सुप्रभात आपण मॅसोनरीचे प्लेन बाहेरील वजनामुळे होणारे वर्तन तसेच मॅसोनरी भिंतीचे वाकणे आणि तिचे प्लेन बाहेरील वाकण्याची क्षमता याबाबतचे व्याख्यान चालू ठेवणार आहोत तर आपण अशी परिस्थिती की ज्यात मॅसोनरीचे प्लेन बाहेरील वाकणे हे प्रतिकार करणार्या यंत्रणेच्या रूपात कसे गरजेचे आणि गंभीर बनले त्या अवस्थेकडे पहात आहोत आणि आपण प्रबलित नसणारी मॅसोनरी तपासत आहोत तर प्रतिकार आवश्यक असतांनाची वेळ की जेव्हा अनुलंबीत वाकणे जेव्हा भूपृष्ठाला समांतर वाकणे जेव्हा संयुक्तीक अनुलंबीत आणि भूपृष्ठाला समांतरीत वाकणे या विषयांशी निगडीत आपण वाकण्यातील वर्तन तपासणार आहोत हे गुरुत्वबलाच्या उपस्थितीत आहे म्हणूनच हे गुरुत्व बलाने प्रेरित वाकणे आणि कॉम्प्रेशन यांचे संयोजन आहे तर सुरुवातीला आपण पारंपारिक वाकण्याचे विश्लेषणासाठी साहित्याचे रेषात्मक लवचिक वर्तन लक्षात घेऊन साहित्याच्या सामर्थ्यावर मर्यादा घालून आणि भिंतीद्वारे कठीण बिंदूंवर वाहून नेणार्या बाजूकडील भाराच्या वर्तनाचे संभाव्य अंदाज घेऊ शकतो तर ती एक गोष्ट प्रथमता आपण तपासणार असून पुढे आडव्या छेदात शक्य असणाऱ्या गैर रेषीय ताण तणावाचा संबंध आपला आधार बनला तर त्यातून येणारे बल विस्थापनाचे विश्लेषण वेगळे असू शकते ठीक आहे तर आपण अशा भिंतीचा विचार करत आहोत जिला वरच्या बाजूला आधार असून एका काँक्रीट च्या पायावर बसली आहे तिला पाया आहे आणि तिचे साहित्य वेगळे आहे आणि समजा तेथे एक प्लिंथ बीम आहे तर तुमच्याकडे विटेचे बांधकाम आणि पायाचे साहित्य यामध्ये दुसऱ्या प्रकारचे साहित्य आहे आणि म्हणून अशी शक्यता तुम्ही बघू शकता पायाजवळ परिभ्रमण दिसते आहे आणि एक क्रॅक पायाजवळ तयार झाला आहे परंतु आपण असे समजूया की पायाजवळ क्रॅक अजून तयार झालेला नाही आणि आपण भिंतीवर कार्य करणाऱ्या केवळ गुरुत्व बलाच्या परिणामी च्या शुन्य विक्षिप्तपणासह भिंतीच्या पायथ्याशी एकसमान कॉम्प्रेशन पाहू शकतो तर हे भिंतीवर येणाऱ्या वजनाची प्रारंभिक स्थितीची सुरुवात आहे आणि बाजूने येणारे बल भिंतीवर कार्यरत आहे तुम्हाला येथे बाजूने येणाऱ्या बल आणि गुरुत्वबल यांचा संयुक्तिक परिणाम दिसेल तर पहिल्या टप्प्यात थोडेसे बाजूने येणारे बल भिंतीवर कार्यरत आहे भिंतीवर एकसमान कॉम्प्रेशन आहे कारण पाया गुरुत्वबल आणि ताणयुक्त स्ट्रेसेस यांनी प्रेरित असू शकतो कारण बाजूने कार्य करणाऱ्या बलाला एकसमान कॉम्प्रेसिव स्ट्रेस भिंतीच्या स्वतःच्याच वजनामुळे रद्दबातल ठरवू शकतात तर आपण पहिल्या टप्प्यात भिंतीच्या स्वतःच्या वजनामुळे येणारे कॉम्प्रेसिव स्ट्रेस बघणार आहोत या प्रकरणात बाजूने येणारे भिंती वरील बल तथा विन्ड फोर्स 'fa' ला रद्दबातल करू शकते तर आपण असे गृहीत धरून चाललो आहोत की तळाशी स्थिर आणि वर बाजूने येणारा आधार आहे बरोबर म्हणूनच तुम्ही अशी रचनात्मक स्थिती पाहत आहात की जिथे प्राॅप कँटीलिवर आहे तुम्ही या प्रणालीला एक उत्कृष्ट स्थिती माणून विश्लेषण लवचिक विश्लेषण या धारणेनुसार बघु शकता जसे विंड फॉर्सेस वाढत जातात तुम्हाला तळाशी ताण जाणवू लागेल स्ट्रेसेसचे वेगवेगळे वितरण मिळते कारण भिंतीवरील वाकणे आणि अक्सिअल कॉम्प्रेशन या प्रकारचे मर्यादित प्रकरण आपण आधी पाहिले आहे वाऱ्याच्या दिशेकडील शून्य स्ट्रेसेस आणि वाऱ्याच्या विरुद्ध दिशेकडील भिंतीवर किंवा दुसऱ्या बाजूला कॉम्प्रेशनचे जास्तीत जास्त स्ट्रेसेसचे त्रिकोणीय वितरण गृहीत धरून हे मर्यादित संयोजनाचे प्रकरण पुढे सरकते म्हणूनच जर आपण यास मर्यादित प्रकरणांपैकी पहिले प्रकरण मानले तर भिंतीच्या स्वतःच्या वजनाने किंवा इतर कुठल्याही सुपरइम्पोज भाराच्या गुरुत्वाकर्षाने भिंतीवर किती वाऱ्याचा दाब कार्य करीत आहे आणि किती वाऱ्याच्या दाबाने तुम्ही मर्यादित स्ट्रेसेसचे त्रिकोणीय वितरणापर्यंत पोहोचता यात आम्हाला रस आहे तर मी जसा उल्लेख करत होतो या स्थितीत आम्ही भिंत एक उत्कृष्ट प्राॅप कँटीलिवर आहे असे पाहत आहोत कमाल वाकणारे स्ट्रेसेस स्थिर पायाजवळ उद्धवतांनाचे सूचित होत आहे तळाशी नक्कीच येथे सकारात्मक वाकणे कुठेतरी मध्य उंचीच्या खाली उद्भवत आहे आणि म्हणूनच कमाल नकारात्मक मोमेंट येथे पायाजवळ कार्य करीत आहे जर आपण अशा स्थितीत तेथे टेंन्साईल स्ट्रेंथ नाही असे गृहीत धरले आपण भिंतीच्या तळाशी क्रॅक जाण्याची सुरुवात दिसण्यास प्रारंभ होईल तर भिंत एक प्राॅप कँटीलिवर आहे असे गृहीत धरून या स्थितीशी निगडीत बेंडिंग मोमेंट की जी भिंतीतील कमाल बेंडिंग मोमेंट येथे वितरित बल वाऱ्याचा भार pb h28आहे तळाशी असणारा टेंन्साईल स्ट्रेस हा आता तुमचा बेंडिंग स्ट्रेस वजा कॉम्प्रेसिव स्ट्रेस आहे आणि आपण म्हणालो की हे एक मर्यादित प्रकरण असल्याने टेंन्साईल स्ट्रेस हा शून्य ० आहे तर ft या प्रकरणात बेंडिंग स्ट्रेस pb h28 fa शिवाय काहीच नाही तो यापूर्वीच भिंतीवर कार्यरत आहे आणि ही मर्यादित स्थिती आहे आणि आपण पाहिले की ही मर्यादित स्थिती की जेथे भिंतीच्या जाडीच्या बाबतीत विक्षिप्तपणा t6 वर असेल तर टेंन्साईल स्ट्रेंथ शून्य ० वापरून ह्यापासून आपण बाजूने येणारा दबाव कुठल्या पातळीपर्यंत येऊ शकतो याचा अंदाज बांधू शकतो जर तुमच्या भिंतीला क्रॅक जात असतील तर प्राथमिक मर्यादित स्थितीपर्यंत पोहोचलात की जेथे 'S' हा आडव्या छेदाचा सेक्शन मॉड्युलस आहे pb 8Sh2fa वाऱ्याचा दबाव वाढत जातांना पुढे गेल्यास या बिंदू पलीकडे तुमच्या आंशिक भागाला क्रॅक पडतो आणि आडव्या छेदात कॉम्प्रेसिव स्ट्रेस वाढत जातो आपण मग पाहू शकतो की मर्यादित परिस्थिती की जिथे संपूर्ण भागाला क्रॅक गेलेत संपूर्ण भागाच फिरण्यास सक्षम आहे आणि हे बिजागरीद्वारे होते ज्यातून परिणामी कॉम्प्रेशन जाते तर आता आपण एका प्राॅप कँटीलिवर स्थितीतून अशा परिस्थितीत गेला आहात की जेथे भिंतीची दोन्ही टोके पिन केलेली आहेत तर वाऱ्याच्या वाढत्या दबावामुळे सिमेची परिस्थिती बदलते आणि कमाल बेंडिंग मोमेंट आता भिंतीच्या मध्य उंचीपर्यंत सरकते आणि हे जेव्हा साहित्याच्या टेंन्साईल स्ट्रेंथ पर्यंत पोहोचते तुम्हाला मध्य उंचीवर क्रॅक जाण्याची सुरुवात मिळेल तर पुढे जाताना आता पुढील टप्पा 'c' आहे की जेथे आता तळाशी क्रॅक गेला आहे कॉम्प्रेशनचा परिणाम वाऱ्याच्या विरुद्ध दिशेकडील काठाकडे ढकलला गेला आहे आणि आता तो एक आदर्श बिजागरी म्हणून कार्य करीत आहे सिमेची परिस्थिती पूर्वीच्या प्राॅप कँटीलिवर परिस्थितीतून पिन मध्ये बदलण्यास सुरुवात झाली आहे आणि आता आपल्याला वाऱ्याचे बल आणि गुरुत्वाकर्षण यांच्या एकत्रीकरणातून कमाल वाकलेला स्ट्रेस बघण्यात रस आहे परंतु आता हे भिंतीच्या मध्य उंचीवर कुठेतरी असणार आहे तर मुळातच तुम्हाला येथे प्रगती मंद दिसेल नक्कीच आपल्याकडे उत्कृष्ट परिस्थिती आहे की जेथे परिणामी वाऱ्याच्या विरुद्ध दिशेच्या काठाच्या अगदी जवळ आहे परंतु संपूर्ण आडव्या छेदाला क्रॅक जाण्यासाठी बाजूकडून येणाऱ्या बलामध्ये हळुवार वाढ होण्याची आवश्यकता आहे तर हा 'c' टप्पा आहे कारण वाऱ्याचा भार मर्यादित स्थिती pb पासून परिस्थिती pc पर्यंत वाढते आहे पुढे या संरचनेतच सुरू ठेवू की जेथे भिंत ही दोन टोकांना पिन केली आहे आणि कुठल्या पातळीवर तुम्हाला मध्य उंचीचा क्रॅक मिळतो याच्या अंदाजात आम्हाला रस आहे की जो त्याच्या फेल्युअरची सुरुवात करेल प्रणालीचे स्वतःचे फेल्युअर तर या टप्प्यावर हे समजून घेणे आवश्यक आहे की स्वतःच्या वजनाच्या विक्षिप्तपणामुळे की जे भिंतीच्या भागांच्या सेंट्रॉइडवर कार्यरत आहे आणि बिजागरी की जी वाऱ्याच्या विरुद्ध दिशेच्या काठावर आहेत तेथे स्वतःच्याच वजनामुळे विक्षिप्तपणा येऊ शकतो कि जे प्रत्यक्षात आपल्या प्रतिरोध गणना आणि अतिरिक्त वजनाच्या गणनेमध्ये येतात तर या स्थितीत तुम्हाला वाऱ्यामुळे आपण अशी परिस्थिती घेऊया की भिंतीवर केवळ वाऱ्याचे बल कार्यरत आहे आणि नंतर त्या स्थितीत एकत्र करा जेथे भिंतीवर अक्षीय भार संतुलनाचा विचार करता येईल आणि त्यांना सुपरपोज करा कारण आपण लवचिक विश्लेषणाच्या कार्यात काम करीत आहोत तर वाऱ्यामुळे तुमच्याकडे अशी परिस्थिती आहे की आता बेंडींग मोमेंट M ph28 सिंपली सपोर्टेड प्रणालीवर समान वितरित वजन असून जेथे भिंत पिन पिन केलेली रचना आहे या प्रकरणात फक्त वाऱ्यामुळे आपण असे गृहीत धरत आहोत की स्वतःच्या परिणामाचा स्वतंत्र विचार केला जाईल तरी यात तुम्ही अधिक गुरुत्वीय बलासाठी संतुलनाचा परिणाम पहा आता स्वतःच्या वजनामुळे पिन पिन परिस्थितीच्या कारणामुळे आणि बिजागरीचे वाऱ्याच्या विरुद्ध दिशेच्या काठाकडे झालेले स्थलांतर तेथे तळाशी झालेला विक्षिप्तपणा असेल आणि विक्षिप्तपणा हा t2 इतका आहे कारण आपण गृहीत धरत आहोत की भिंत तिच्या वाऱ्याच्या विरुद्ध दिशेच्या बाजूला पिन केली आहे आणि म्हणून यामुळे अतिरिक्त बेंडिंग मोमेंट कारणीभूत ठरते आणि या अतिरिक्त बेंडिंग मोमेंटचा विचार करणे आवश्यक आहे ही येथे एक अतिरिक्त बेंडिंग मोमेंट आहे तर त्या बिंदूला कार्यरत असलेला कॉम्प्रेसिव स्ट्रेस गुणिले उपलब्ध आडव्या छेदाचे निव्वळ क्षेत्र गुणिले t22 गुणिले t4 आणि असे तुम्ही वरच्या आणि तळाच्या टोकाच्या प्रतिक्रियेतील फरक हा विक्षिप्तपणा मुळे आहे की जी तळाला बिजागरी संदर्भात गृहीत धरली आहे की जी येथेच fa x An प्रत्यक्षात कार्य करीत आहे तर हा अतिरिक्त घटक आपल्या गणनेत येईल आणि खरं तर ते बाजूने येणाऱ्या बलाची बेंडिंग मोमेंट आणि स्वतःच्या वजनाच्या विक्षिप्तपणाच्या परिणामामुळे येणारी बेंडिंग मोमेंट यांचे संयोजन असून जे आता अंदाज करण्याकरिता वापरले जाईल की वाऱ्याचा दाब किती आहे की जेथे तुम्हाला प्रणालीची अंतिम स्थिती मिळेल आणि या प्रणालीमध्ये आम्हाला रस आहे त्यातील अंतिम स्थिती तेव्हाच येते जेव्हा वजन दुसऱ्या क्रॅकशी जुळते की जो अशा ठिकाणी तयार होतो जे स्थान आडव्या छेदाच्या मध्य उंचीवर कमाल बेंडिंग मोमेंट असणारे आहे आणि तुम्हाला एक तानाचा तडा मिळतो आणि आपण परत साहित्याच्या टेंन्साईल स्ट्रेंथ कडे पाहत आहोत की जी बेड जॉईंट च्या लंबात असून की जीचे आपण यापूर्वीही साहीत्याच्या सामार्थ्याकडे पाहत परीक्षण केले आहे तर प्रश्न असा की भिंतीच्या पायाशी जस जसे तडे फैलावतात तस तसे बिजागरीच्या हालचालीचा विचार करणे आवश्यक आहे का होय नक्कीच ते गरजेचे आहे कारण या प्रकरणात आपण एक बाजू वाऱ्याच्या दिशेकडील आणि दुसरी वार्याच्या विरुद्ध दिशेची पाहत आहोत तर बिजागिरीची नैसर्गिक हालचाल ही वाऱ्याच्या विरुद्ध दिशेच्या काठाकडे आहे बरोबर तर तुम्ही तुमचे विश्लेषण करीत असताना नक्कीच विभागात सममिती आहे भारा मध्ये सममिती आहे परंतु तुम्हाला सावधानता बाळगणे आवश्यक आहे कि वाऱ्याच्या दिशेची बाजू कुठली भिंतीचा बाह्यभाग व भिंतीचा अंतर्भाग कुठला आणि म्हणूनच आपण बिजागरीच्या आतील बाजूकडील स्थलांतराकडे पाहत आहोत या गृहितकावर आधारलेली आहे तर परिणामी अक्षीय तनाव हा विभागातील मध्यभागी कार्य करीत नाही हे काहीतरी नाही तो वाऱ्याच्या विरुद्ध दिशेच्या काठावर कार्य करत आहे आपण प्रत्यक्षात जे करीत आहोत ते म्हणजे बदललेल्या आकारासाठी कुठल्या बिंदूसाठी किती आकार बदलाय गुरुत्व बल कुठे कार्य करत आहे आणि तळाच्या आडव्या छेदाशी निगडीत किती विक्षिप्तता आहे कि जी तळाच्या आडव्या छेदाच्या आतल्या काठावर आहे आपण खरे पाहता असा विचार करीत आहोत की तेथे एक मर्यादित विस्थापन आहे आणि हा तो बदललेला आकार आहे की जो खरे तर आपणाला अतिरिक्त मोमेंट कडे घेऊन जातो कारण हे कि बिजागरीचे वाऱ्याच्या विरुद्ध दिशेकडे होणारे विस्थापन ठीक आहे तर या टप्प्यावर पुढे जाताना क्रॅक बाजूने येणाऱ्या बलामुळे होणाऱ्या डिफ्लेक्शन च्या स्थितीत मध्य उंचीवर सुरू होतो मध्य उंचीवर क्रॅक निर्माण होतो आणि तेव्हा भिंतीची टेंन्साईल स्ट्रेंथ मध्यम उंचीवर पोहोचलेली असते तर त्या आडव्या छेदामधील टेंन्साईल स्ट्रेंथ ही गाठली गेली आहे ही टेंन्साईल स्ट्रेंथ तळाशी स्वतःच्याच लंबात आहे कमाल मोमेंट ही आडव्या छेदातच कार्यरत असल्याचे गृहीत धरले आहे तर आता तुमच्याकडे अशी परिस्थिती आहे की ज्यासाठी तुमच्याकडे जिथे वाऱ्याच्या वजनामुळे उद्भवणारे स्ट्रेस डिस्ट्रीब्यूशन आहे तेथे तुम्ही क्रॅक जाण्याची अपेक्षा करू शकता तर आता तुमच्याकडे अशी स्थिती आहे ज्यासाठी तुम्ही वाऱ्याच्या भारामुळे उद्भवणारे तान वितरण अक्षीय बलातील विक्षिप्तपणा मुळे झालेले तानांचे वितरण दुसरा घटक आणि भिंतीच्या मध्यम उंचीवर क्रॅक येण्याची अपेक्षा करू शकता आणि म्हणूनच तुमच्या विचाराधीन असलेला एकूण भार हा स्वतःच पुनर्विचार करून भिंतीच्या एकूण भाराच्या अर्धा आहे आणि म्हणून कॉम्प्रेसिव स्ट्रेस fa2 इतका आहे तर यावरून आपण अंदाज करू शकता की 'p' काय आहे आणि बाजूने येणाऱ्या बलाचे कुठले मूल्य असले की अशा स्थितीत पोहचता येते आणि जेव्हा तुम्ही अंतिम स्थितीत कोसळतात आपण असे गृहीत धरत आहोत की मध्य उंचीवरील विस्थापन हे तेव्हा वाढत जाते जेव्हा वाऱ्याचे वजन वाढते आणि भिंतीला अस्थिरतेकडे नेले जाते तर महत्त्वाचे मुद्दे असे की तळाकडील क्रॅकची निर्मिती बाजूकडील बलाची वाढ मध्य उंचीवरील क्रॅक ची निर्मिती आणि त्याद्वारे सामर्थ्य क्षमता गाठणे त्यापलीकडे प्रत्यक्षात तुम्हाला त्या भिंतीचे काही अतिरिक्त विस्थापन मिळेल आणि नंतर भिंत देखील तिची स्वतःची स्थिरता गमावेल तर एकदा का मध्य उंचीचा क्रॅक तयार झाला की अगदी जवळ जवळ असे होईल की भिंत ही दोन रीजीड ब्लॉकची बनलेली असून मध्य उंचीवरील क्रॅक भोवती आणि मुळातच तळाशी तयार झालेल्या क्रॅक भोवती फिरत आहे तर अंतिम अभिव्यक्ती लिहिण्यासाठी जर मध्य उंचीवर क्रॅक तयार होत नसेल तर आणि हे खर आहे हे अनेक घटकांवर अवलंबून आहे जसे भार वितरण आणि म्हणूनच हे शक्य आहे की ते भिंतीच्या स्वतःच्या सुपरइंम्पोज्ड भारामुळे येणाऱ्या भिंतीतील कॉम्प्रेशन च्या वितरणावर अवलंबून असेल तर तुमच्याकडे सुपरइंम्पोज्ड भार आहे तुमच्याकडे उच्च सुपरइंम्पोज्ड भार आहे आणि यामुळे प्रत्यक्षात तुम्हाला मिळणाऱ्या दुसऱ्या क्रॅकचे स्थान बदलते तर हे नेहमीच मध्यम उंचीवर असेल असे नाही ते बदलू शकते तर अभिव्यक्ती लिहितांना हे गृहीत धरणे उपयुक्त ठरेल की दुसरा क्रॅक हा वरून 'x' उंचीवर निर्माण होईल वरून 'x' 'h' चा भाग तर या विशिष्ट प्रकरणात भिंतीवर कार्यरत असलेला सुपरइंम्पोज्ड भार आहे आणि नंतर भिंतीचे स्वतःचे वजन आहे क्रॅक वरील भिंतीचे स्वतःचे वजन की जे कॉम्प्रेसिव स्ट्रेस गुणिले निव्वळ क्षेत्र असून xh मध्ये त्याचा विचार केला गेला आहे आणि त्या खालील भाग हा भिंतीचाच उरलेला स्वतःचा भाग आहे तर तुमच्याकडे पुन्हा बाजूकडील बलामुळे येणारी बेंडिंग मोमेंट आहे बेंडिंग मोमेंट की जी कॉम्प्रेशन च्या परिणामीची विक्षिप्तता आहे आणि या टप्प्यावर भाराच्या शेवटच्या टप्प्यावर प्रतिकार पोहोचला आहे की नाही आपण विभागातील समतोल खाली लिहू शकतो pe 2 fa An t h p e साठी x हे फंक्शन आहे आणि म्हणून स्वतः भाराच्या या गंभीर टप्प्यावर तुम्हाला भिंती कडून प्रतिकार होऊ शकेल इतका कमाल भार मिळतो अर्थात जर क्रॅक मध्य उंचीवर येणार असेल तर तुम्ही अभिव्यक्तीचे सरळ रूप x च्या ऐवजी h2 टाकून करू शकता आणि ते सरळ रूप असेल pe 4 fa An th2 तर तुम्हाला साधे लवचिक वाकण्याचे विश्लेषण मिळेल आणि ही अभिव्यक्ती तुम्हाला सांगेल किती भार गंभीर बिंदूंना येणारा कमाल भारापर्यंत पोहोचणारा बाजूकडील भार किती असेल तर भाराच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर समस्येचे समतोल लक्षात घेता सोपी चौकट तुम्हाला सक्तीच्या विस्थापन संबंधात पोहोचण्यास मदत करेल बरोबर आता अर्थातच आपण रेषात्मक लवचिक वर्तन गृहीत धरले आहे आणि सामान्यतः प्लेन बाहेर वाकण्याची क्षमता फारशी महत्त्वपूर्ण नाही हे आपण अगदी सुरुवातीला पाहिले आहे की प्रबलित नसलेली मॅसोनरी भिंतीची प्लेन मध्ये वाकण्याची क्षमता ही प्लेन बाहेरील वाकण्याच्या क्षमतेपेक्षा खूप वेगळी आहे आणि म्हणूनच बल विस्थापनेचे वर्तन आणि प्लेन बाहेरील दिशेने भिंतीची क्षमता यांचा अचूक अंदाज आवश्यक आहे कारण क्षमतेच्या दृष्टीने ही कमी मूल्य आहेत कारण ते लक्षात घेता क्षमतेच्या दृष्टीने ही कमी मुल्य आहेत अधिक अचूक अंदाजात योगदान देणारी कोणतीही गोष्ट चांगलीच आहे तर आपण तेथे ह्या दोन गोष्टी पाहत आहोत एक आडव्या छेदातील रेषीय नसलेल्या निर्मितीचा विचार करून अंदाज बांधण्याची एखाद्याची क्षमता तर आम्ही येथे असे गृहीत धरत आहोत की ताण आणि कॉम्प्रेशन चे वितरण नेहमीच त्रिकोणी असते आणि अगदी अंतिम परिस्थितीतही प्लास्टिफिकेशन होत नाही तर तो एक महत्त्वाचा पैलू आहे की जो अतिरिक्त भार वाहून नेण्यासाठी योगदान देतो आणि दुसरा पैलू म्हणजे आपल्याकडे जे होते की जे मी सुरुवातीला नमूद केले होते जो की टोकांना क्लँपिंग केल्यामुळे अतिरिक्त प्रतिकार उपलब्ध आहे जीला आर्चींग क्रिया म्हणतात आणि ती भिंतीच्या वाकण्याच्या विक्षेपणाच्या प्रारंभामुळे आणि आधारांना पकडल्यामुळे येते तर तो आहे दुसरा प्रभाव तर आपण पहिला प्रभाव तपासू आपल्या अभिव्यक्ती सुधारण्याचा प्रयत्न करू आणि नंतर दुसऱ्या प्रभावाचे परीक्षण करू आणि पाहू की ही अभिव्यक्ती किती सुधारित केली जाऊ शकते तर प्रामुख्याने आम्ही हेच करत आहोत आता आम्ही हे उभ्या लंबात असणार्या बेंडिंग चे विश्लेषण केले याच आकडेमोडीचा संच आडव्या बेंडिंग विश्लेषणाला वैध आहे की जेथे भिंत प्रामुख्याने अधीन आहे बाजूने येणाऱ्या बलाला जेथे अक्षीय स्ट्रेसेस भूमिका घेत नाहीत कारण तुमचे क्रॅकिंग हे प्रत्यक्षात उभ्या लंबात आहे बरोबर तर जर तुम्ही प्रामुख्याने अक्षीय भार स्वतःच्या भारामुळे येणारे अक्षीय स्ट्रेसेस आणि कोणताही सुपरइंम्पोज भार बाजूला केलात तर आडव्या बेंडिंग मुळे येणारे भार आणि आडव्या बेंडिंग मुळे होणारी क्रॅकची निर्मिती मिळवण्यात आपण सक्षम होऊ शकता अर्थात अशा प्रकरणात जे साहित्याचे सामर्थ्य म्हणून महत्त्वाचे आहे ते ftn किंवा वाकण्याची ताकद लवचिक वाकण्याची ताकद की जी तळाला लंबात चांगली आहे हे नाही परंतु तळाच्या सांध्याला समांतर फ्लेक्झरल सामर्थ्य आहे तर लंबात वाकणे आणि आडवे वाकणे यातला मूलभूत फरक आहे जो आपल्याला गृहीत धरावा लागेल बरोबर तर मग आपण प्रथम तशाच समस्येचे परीक्षण करूया परंतु साहित्याचा गंभीर भागातील कॉम्प्रेशन साठीचा एक रेषीय असलेला स्ट्रेस स्ट्रेन संबंध गृहीत धरूनच तर काही विभागाचा विश्लेषणाचा आधार आवश्यक आहे तर आपण यावर चर्चा करू या हे असे काहीतरी आहे जे आम्ही यापूर्वी पाहिले आहे आणि नंतर एका फ्रेमवर्क मध्ये समाविष्ट केले आहे की जे शक्ती विस्थापन भार विक्षेपण बाहेरील प्लेन बेंडींगशी निगडित वक्ररेषा मिळविण्यात मदत करेल तर मग आपण जर असे गृहीत धरणार असू की तुमच्याकडे कॉम्प्रेशन मधल्या एक रेषीय नसलेल्या स्ट्रेस स्ट्रेन वक्ररेषा आहेत तर आपण तीन प्रकारचे भाराचे गंभीर टप्पे आणि आडव्या छेदात कॉम्प्रेशन चे वितरण तपासू या म्हणूनच जेव्हा सुरुवातीला तुमच्याकडे कमी विक्षिप्तपणा असेल तेव्हा जेव्हा तुमच्याकडे शून्य विक्षिप्तपणा असताना तुम्हाला आडव्या छेदात सर्वच बाजूला एक सारखा स्ट्रेस मिळेल परंतु जसा भाराचा विक्षिप्तपणा वाढत जातो तसे तुमच्याकडे स्ट्रेसचे वितरण होते कॉम्प्रेसीव स्ट्रेस एकसारखा नसतो तुमच्याकडे आडव्या छेदाच्या एका काठावर कमीत कमी कॉम्प्रेसीव स्ट्रेस येत आहे आडव्या छेदाच्या दुसऱ्या टोकाला कमाल कॉम्प्रेसीव स्ट्रेस येत आहे येथे आपण ज्या विक्षिप्तपणा बद्दल बोलत आहोत तो बाजूने येणाऱ्या बलाचा आणि गुरुत्वबलाचा एकत्रित परिणाम आहे तर या स्थितीत आपल्याकडे अजूनही ही रेषात्मक स्ट्रेसेसचे वितरण आहे आपण असे मानू शकतो की तो कमी विक्षिप्तपणा आहे कॉम्प्रेसीव स्ट्रेसेस अजूनही रेषीय आहे साहित्य अद्याप रेषीय लवचिक रीतीने कार्य करीत आहे आणि संपूर्ण विभाग संकुचित आहे आणि मुळातच विक्षिप्तपणाच्या परिणामासाठी वृत्तांतीक आहे विक्षिप्तपणामुळे झालेल्या बेंडींगचा विचार करून आपण आडव्या छेदात कमाल कॉम्प्रेसीव स्ट्रेस आणि किमान कॉम्प्रेसीव स्ट्रेसचा अंदाज पाहू शकतो तर N x et इथे काहीही नाही परंतु विक्षिप्तपणामूळे येणारी बेंडींग मोमेंट भागिले सेक्शन मॉडुलस lt26 आणि म्हणून ते फक्त Nlt आहे सेक्शन मोडुलस द्वारे भार N अधिक किंवा उणे मोमेंट मुळे येणारा अक्षीय स्ट्रेस हा अभिव्यक्ती चा दुसरा भाग आहे यावरून आम्ही हे मर्यादित प्रकरणात नेऊ शकतो जेथे आम्ही असे म्हटले आहे की जेव्हा जेव्हा आपण आडव्या छेदात ताण घेता तेव्हा मर्यादित प्रकरण असते तर जेव्हा आपल्याकडे t6 वर भार कार्यरत असेल तेव्हा असे होईल म्हणून आम्ही 'M' क्रॅकसाठी साहित्याची टेंन्साईल स्ट्रेंथ शून्यापर्यंत मर्यादित ठेवत आणि भार एका विक्षिप्तपणात t6 असतो तेव्हा 'M' क्रॅक असल्याचे सांगून अभिव्यक्ती आपण मिळवू शकतो तर Nt6 आडव्या छेदातील क्रॅकिंग मोमेंट असेल जिथे तुमचे σmin शून्यावर जाते आणि σmax हा आता त्रिकोणी वितरणातील कमाल स्ट्रेस आहे बरोबर विक्षिप्तपणा मध्ये वाढ सुरू ठेवा जी भिंतीवर कार्यरतअसलेल्या बाजूने येणाऱ्या बलाचे आणि गुरुत्वबलाच्या भाराचे परिणामी विक्षिप्तपणा आहे यामुळे अधिकतर आडवा छेद हा तणावात जातो आम्ही त्याकडे दुर्लक्ष करीत आहोत आणि आम्ही केवळ आणि आंशिक लांबी विचारात घेत आहोत तर येथील आंशिक लांबी ही आहे की अर्धवट कॉम्प्रेस झालेला झोन हा 'x' रूंदीचा आहे 't' ही आडव्या छेदाची संपूर्ण जाडी आहे आणि आम्ही अजूनही असे मानत आहोत की साहित्य हे रेषीय लवचिक आहे त्रिकोणीय वितरण स्वीकार्य आहे म्हणूनच या टप्प्यावर त्रिकोणी वितरण चालू आहे त्रिकोणीय वितरण अद्याप स्वीकार्य आहे कारण आम्ही अद्याप असे गृहीत धरत आहोत की हे साहित्य रेषीय लवचिक आहे आणि त्या धारणेपासून आम्ही असे गृहीत धरून आहोत की स्ट्रेस परिणामी बल आणि त्रिकोणी वितरणाच्या सेंट्रॉईडवर कार्य करीत आहे आणि म्हणूनच आम्ही आपल्या अभिव्यक्ती मध्ये पोहोचताना परिणामी काठाचे अंतर x3 होईल तर आपल्या समतोलपणाच्या या स्थितीसह आम्ही मुळातच क्रॅक असलेल्या भागाकडे दुर्लक्ष करीत आहोत आणि आम्ही आंशिक विभागात काम करत आहोत आणि त्रिकोणातुन या अर्धवट विभागात त्रिकोणाची भूमिती भिंतीची संपूर्ण जाडी आणि स्वतःच्या भाराच्या विक्षिप्तपणाच्या संदर्भात भिंतीची संकुचित लांबी किती आहे याची आम्हाला एक अभिव्यक्ती प्राप्त होते त्याद्वारे या परिस्थितीत कोणती मोमेंट असेल हे पाहणे आता शक्य आहे अक्षीय बला मधील समतोल म्हणून असे लिहिले जाऊ शकते सिग्मा मॅक्स गुणिले हाफ ½ गुणिले त्या त्रिकोणीय वितरणाची पाया गुणिले उंची गुणिले लांबी N शी समान आहे तर σmax x2 गुणिले लांबी ही बल समतोल असेल आणि आता आपल्याकडे 'x' ची अभिव्यक्ती आहे आणि या अभिव्यक्ति मध्ये 'x' मध्ये बल समतोल टाकण्यास ही अभिव्यक्ती आपल्याला σmax साठी अभिव्यक्ती देऊ शकते तर आता आपल्याकडे अंदाजित σmax आहे जिथे जे केले आहे ते सर्व N या अभिव्यक्तीत x मध्ये बदललेले आहे आणि मी ते σmax या स्वरूपात लिहीत आहे तर आता आपल्याकडे पुन्हा रेषीय लवचिकता आहे परंतु आमच्याकडे पहिला टप्पा मर्यादित होता की जिथे आमच्याकडे आडव्या छेदात शून्य ० टेंन्साईल स्ट्रेंथ असून विभाग संकुचित आहे दुसरा टप्पा आंशिक विभाग संकुचित आहे आणि या दोन्ही प्रकरणांमध्ये आमच्याकडे कमाल कॉम्प्रेसिव स्ट्रेस चा अंदाज आहे आणि साहित्याचे हे रेषीय लवचिक वर्तन आहे परंतु जसजसे आपण प्रगती करतो तस तसे आपण आडव्या छेदात संकुचित तणावाच्या वाढीकडे लक्ष देत आहोत साहित्य येथे लवचिक राहिले आहे असे मानणे अवास्तव आहे तर काठावर तणाव लक्षणीय प्रमाणात वाढेल आणि त्या परिस्थितीत आपल्याला विभागाचे प्लास्टीफिकेशन मिळणे सुरू होईल म्हणूनच पूर्वी चर्चा केल्यानुसार असे मानणे शक्य आहे की स्ट्रेसेसचे वितरण खरोखर परवलयाच्या जातीचे आहे नक्कीच आपण परवलयाच्या स्ट्रेस स्ट्रेनच्या वक्ररेषा वापरू शकता आणि आपली आकडेमोड करू शकता गोष्टी सुलभ करण्यासाठी आयताकृती स्ट्रेस ब्लॉक अशी एक गोष्ट आहे जी आपल्याला स्वीकार्य आहे ज्यासाठी आपल्याला समकक्ष स्ट्रेस ब्लॉक परिमाणाची आवश्यकता आहे आणि येथे समकक्ष स्ट्रेस ब्लॉक एक फॅक्टर k आहे ते कॉम्प्रेशन मधील अंतिम सामर्थ्यात गुणले आहे fu मॅसोनरीचे अंतिम सामर्थ्य आणि कॉम्प्रेशन आहे हे पुन्हा एकत्रित आहे संमिश्र मॅसोनरी तर परवलयाचे स्ट्रेस वितरण हे परिमाण a असणाऱ्या आयताकृती स्ट्रेस ब्लॉकशी समकक्ष आहे की जी स्ट्रेस ब्लॉकची रुंदी आहे आणि k वेळा fu म्हणून आता स्ट्रेस ब्लॉकची उंची अभिव्यक्ती मध्ये वापरली जाणार आहे म्हणूनच अंतिम परिस्थितीत आणि हेच तुम्हाला विभागातील मोमेंट चा समतोल देईल आणि म्हणूनच हे विक्षिप्तपणा मधील अक्षीय भाराशिवाय काहीच नाही आता विक्षिप्तपणा t2 - a2 असून त्याचा परिणाम प्रत्यक्षात a2 वर बसला आहे तेथून येत आहे अर्धा आयताकृती स्ट्रेस ब्लॉक म्हणून बल समतोल स्ट्रेसेसच्या स्वरूपात पुन्हा लिहीत असताना तुम्ही स्ट्रेस जाणून घेऊन कि जो kfu आहे बल आणू शकता आणि स्ट्रेस ब्लॉक स्वतः al आहे आणि म्हणून येथे आम्ही मुळात स्ट्रेसेस आणत आहोत आणि Mu च्या स्वरूपात भिंतीवरच अंतिम कॉम्प्रेसिव स्ट्रेसच्या स्थितीत अभिव्यक्ती मिळवण्यासाठी लिहीत आहोत तर आडवा छेद एक रेषात्मक लवचिक अवस्थेत आहे असे नुसतेच गृहीत धरण्या एवजी आपण ही रचना वापरू शकतो आपल्याला बल विस्थापनाच्या प्रारंभिक भारापासून बाजूने येणाऱ्या वाढत्या बलाचे आणि ते अयशस्वी होण्यात नेण्यापासून ची आकडेमोड करण्यात मदत करेल अशी रचना आपण तयार करण्याचे पाहूया परंतु आता आडव्या छेदाचे विश्लेषण लक्षात ठेवून की जे आम्ही तपासले आहे की जे गेल्या काही स्लाईड्समध्ये तुम्हाला ज्ञात आहे तर मी अशा भिंतीकडे पाहत आहे की जी स्वतःच्या भाराने आणि सुपरइंम्पोज्ड भाराने भारित आहे येथे N हा सुपरइंम्पोज्ड भार असून W हे भिंतीचा स्वतःचा भार आहे भिंतीवर बाजूने येणारे बल कार्यरत आहे वाऱ्याचे बल किंवा जडत्व बलाकडे बघता यांचा विचार न करता आपणही आकडेमोड करू शकतो बरोबर म्हणूनच जर तुम्ही भिंतीवर कार्य करणाऱ्या वाऱ्याच्या दाबाच्या स्वरूपातील वाऱ्याचा भार तपासत असाल तर तुम्ही क्षमता तपासू शकले असते जिथे भूकंप बल असेल तेथे समोरील भागावर भारीत बल म्हणून भिंतीवर कार्य करणाऱ्या जडत्व बलाच्या समस्येचे परीक्षण करू शकला असता तर दबाव हा प्लेन बाहेरील बलाशिवाय काही नसून भिंतीच्या स्वतःच्या वजनाच्या कारणास्तव बलाचे वितरण आहे तर म्हणूनच M x a वस्तुमान गुणिले प्रवेग आत आणले जात आहे तर भिंतीवर कार्य करणारे जडत्व बल म्हणजेच भिंतीतच गुरुत्वबलाच्या उपस्थित प्लेन बाहेरील भिंतीवर कार्य करणारा भार तर या विशिष्ट उदाहरणांमध्ये आपल्याकडे h ही भिंतीची एकूण उंची आहे आणि भिंतीमध्ये उंचीवर क्रॅक होते ही धारणा आहे जी आपण समस्या सुलभ करण्यासाठी वापरू शकतो किंवा कोणत्याही इतर ठिकाणी येऊ शकतो हे गृहीत धरून सुरू ठेवा परंतु या विशिष्ट व्युत्पत्ती मध्ये आपण असे गृहीत धरू की मध्य उंचीच आहे की जेथे क्रॅक उद्भवत आहे आम्ही असे गृहीत धरून सुरुवात करू शकतो की वर आणि खाली फिरण्यास आधीच मोकळे आहे ज्याचा अर्थ असा आहे की तळाला क्रॅक जाण्याची प्रारंभिक अट आधीच अस्तित्वात आली आहे कारण आम्हाला सर्वात वाईट स्थितीच्या वर्तनाकडे पाहण्यात रस आहे जेथे मध्य उंची गाठते ती क्षमता आहे मध्य उंचीचा भाग त्याच्या समतेला पोहोचतो आहे तर आम्ही या विशिष्ट प्रकरणांमध्ये दोन्ही टोके आधीच पिन आहेत असे गृहीत धरूनच प्रारंभ करीत आहोत म्हणून जर आपण आडव्या छेदाच्या अर्ध्या भागाकडे पहात असाल तर आपल्याकडे भिंतीवर बाजूने येणारे बल कार्यरत आहे भिंतीवर बाजूने कार्यरत असणारे बल W आहे की जे जडत्व वस्तुमानातून येत आहे प्रवेगातील वस्तुमान आणि या विशिष्ट प्रकरणात आम्ही खरोखर अशा परिस्थितीकडे पहात आहोत की जेथे मध्य उंचीवरील क्रॅक चा प्रसार देखील होत आहे आणि आम्हाला हे समजून घ्यायचे आहे की बाजूने येणाऱ्या बलाच्या विभागातील कुठल्या स्तरावर अपयश उद्भवणार आहे तर आपण खरोखर काय परीक्षण करत आहोत की जेथे हे तणावाचे त्रिकोणीय वितरण होते आहे भिंतीतील कॉम्प्रेशन आधीपासूनच भिंतीच्या मध्य उंचीवर पोहोचलेले आहे आणि नंतर भार वाढतच राहतो आणि कुठल्या टप्प्यावर आपल्याला विभागीय अपयश मिळते बरोबर तर आम्ही आधीपासून असे गृहीत धरले आहे की भिंत दोन कठोर ब्लॉकच्या रूपात स्वतःशीच मध्य उंचीवरील क्रॅक ला हींज केली आहे बरोबर तर विभाग आता अंशिक आहे आधीच आपल्याकडे परिणाम आहे की जो आपण बघू शकता की वाऱ्याच्या विरुद्ध दिशेच्या बाजूला जवळच कार्यरत आहे R ही वाऱ्याच्या विरुद्ध दिशेकडील बाजूवर जवळच असलेली प्रतिक्रिया आहे आणि ते आडव्या छेदाच्या मध्यभागाशी संबंधित प्रतिक्रियेची स्थिती x आहे आणि मध्यभागी भिंतीची उंची विस्थापन भिंतीचे बाजूकडील कमाल विक्षेपण डेल्टा आहे आणि आम्ही असे गृहीत धरत आहोत की दोन अवरोध कठोर मार्गाने चालत आहेत आणि म्हणून येथे त्रिकोणाची भूमिती वापरू शकतो आणि आम्ही समतोलासाठी विचार करीत असलेल्या अर्ध्या ब्लॉकच्या बाजूच्या स्थानात इतर कोणत्याही ठिकाणी विस्थापनाचा अंदाज घेऊ शकतो तर या प्रकरणातील तळाच्या प्रतिक्रियेबद्दल आपल्याकडे मोमेंट समतोल आहे वाऱ्याचे बल किंवा भूकंपाचे बल भिंतीवर कार्य करत असल्यामुळे येणारे बाजूकडील बल Htop w h2W2 h जर आपण येथे विस्तारित ब्लॉकचे परीक्षण केले आणि बिंदू शुन्य ० कडे पाहिले आणि बिंदू शुन्य ० साठी मोमेंट समतोल लिहिला R x N 2wh28 तर ही अभिव्यक्ती x ला उजव्या बाजूला असलेल्या गोष्टीशी जोडते मी हे पुन्हा w च्या स्वरूपात लिहू शकतो तर मला खरोखर जी अभिव्यक्ती हवी आहे ती भूमितीचे फंक्शन म्हणून w आणि भिंतीमध्ये उद्भवणारे डिफ्लेक्शन आहे तर आता आपल्याकडे ही अभिव्यक्ती आहे बाजूने येणाऱ्या भारासाठी भूमितीच्या स्वरूपातील अभिव्यक्ती आणि तुमच्याकडे ती x च्या रूपात आहे आणि प्रतिक्रियेच्या स्थलांतरित स्थानांसह आपण नंतर विस्थापनाच्या वक्रावर भिन्न बिंदू मिळू शकता जेव्हा आपण पाहू शकता की डेल्टा हा x च्या बरोबरीने होईल तेव्हा आपल्याला तेथे शून्य ० w मिळेल अभिव्यक्तीतून आपल्याला अस्थिरतेचा अंदाज घेण्याची शक्यता मिळते की भिंतीची बल विस्थापनाची क्षमता काय असू शकते तर ही एक अभिव्यक्ती आहे मला असे म्हणायचे आहे की ही कृती आपण मुळातच अनुसरत आहोत एक सरलीकृत कृती की जी भिंती विषयी प्लेन बाहेरील क्षमता भूकंपा संबंधीच्या प्लेन बाहेरील शक्यतांचे अंदाज की जे प्रिंन्सेल ने १९८५ मध्ये प्रस्तावित केलेत तर येथे ते अभिव्यक्तीचा आधार आहेत आता आम्ही या प्रकरणाची चौकशी करणार आहोत आम्हाला संपूर्ण बल विस्थापनाच्या वक्रांची आवश्यकता आहे तर आम्ही मुळात w च्या वाढत्या किंवा भिन्न मूल्यांच्या अंतर्गत वेगवेगळ्या परिस्थितीकडे पहात आहोत तर येथे आपल्याला वक्रतेचा अंदाज हवा आहे आपल्याला पुन्हा वक्राचा याचा अंदाज हवा आहे आम्ही एक क्रॅक केलेली स्थिती आणि क्रॅक न केलेली स्थिती पाहत आहोत तर हे तसेच आहे जे आपण आधीच्या प्रकरणात केले होते तर जर आपण मध्य उंचीच्या विभागातील वक्रतेची गणना करू शकलो आणि मग मोमेंट पासून वक्रतेची गणना करू शकलो आणि वक्रता वितरणातील काही गृहीतकांसह मध्य उंचीतील विस्थापन नंतर मग आपल्याला अपयशापर्यंतचे सर्व टप्पे मिळतील आता आम्ही असे गृहीत धरतो की क्रॅक लोडिंग प्रगती करताना क्रॅक उघडतात आणि तद्पर्यंत अद्यापही हे रेषीय लवचिक वितरण रेषीय स्ट्रेसेसचे वितरण याच धारणे सह आहे तर t x वर उद्भवणारी क्रॅक उघडण्याची स्थिती अजूनही t6 इतकीच आहे तर या टप्प्यावर भिंतीवरील संकुचित तणाव f क्रॅक आहे ज्यावर साहित्याचे शुन्य टेंन्साईल सामर्थ्य आहे पहिला क्रॅक मध्य उंचीवर तयार होतो त्या क्षणी टप्प्यातील प्रतिक्रियेत बिंदूतील विक्षिप्तपणा t6 असतो जेव्हा उघडण्याची सुरुवात होते या टप्प्यातील स्ट्रेस हा 2Rt शिवाय काही नाही आम्ही संकुचीत लांबीवरील ताण म्हणून दर्शवून या भागाच्या वक्रतेचा अंदाज घेऊ शकतो जसे आपण याआधीच्या P डेल्टा समस्येकरिता केले तसे संकुचित लांबीवरील ε आणि ताण fcrackE असा लिहिला तर ह्या अटींवर x हा t6 इतकाच आहे तर यापासून मुळातच आपण असे अभिव्यक्त करतो की मोमेंट वाहून नेण्याची क्षमता किती असेल जेव्हा भिंतीत पहिला क्रॅक तयार होतो तर wcrack h28 आणि ज्यावरुन आता आपल्याकडे आहे पुन्हा यावरूनच wcrack ची अभिव्यक्ती म्हणून विभाग प्लास्टीफिकेशन मध्ये जाण्यापूर्वीचा जो एक गंभीर टप्पा असू शकतो या टप्प्यावर आम्ही असे गृहीत धरत आहोत की भिंत फक्त एकसमान वितरित भारासह समर्थित आहे तर लवकरपासूनचे अर्ध्या अंतरावरील डिफ्लेक्शन हे पुन्हा रेषीय लवचिक वितरण आहे तरआम्ही लवचिक विश्लेषण गृहीत धरू शकतो आणि कमाल डिफ्लेक्शन मिळवु शकतो आणि बिंदूच्या मध्य उंचीवर कमाल डिफ्लेक्शन की जेव्हा क्रॅकिंगची सुरुवात अशी अपेक्षित आहे 5wh2384EI तर या गंभीर बिंदूवर तुमच्याकडे आता भार आणि डिफ्लेक्शन आहे बरोबर तर या टप्प्यानंतर आडव्या छेदातील बिगर रेषात्मक कॉम्प्रेसिव स्ट्रेसेसचे वितरण कॉम्प्रेशनमधील आपण उपलब्ध कमी झालेल्या आडव्या छेदात पाहायला सुरुवात करीत आहोत म्हणून जर आम्ही असे विचारले गृहीत धरायला सुरुवात केली की आडव्या छेदाची जागा w वाढल्यामुळे बदलली जाईल तर आपण नंतर काठाकडील कॉम्प्रेसिव स्ट्रेस आणि उर्वरित भागाच्या संबंधित येणारी वक्रता लिहून ठेवण्याची शक्यता आहे तर त्याद्वारे आपण मुळातच आडव्या छेदाच्या स्वतःच्याच मदतीमुळे आडव्या छेदातील मोमेंट किती असेल हे लिहिण्यास सक्षम आहोत तर या प्रकरणात पुन्हा कारण वक्रता वेगवेगळ्या विभागांवर भिन्न असू शकते कारण क्रॅकिंग सर्व विभागात एक सारखे होत नाही सरलीकरण म्हणून वक्राचा एक अंदाज ठेवणे उपयुक्त ठरेल आणि आम्हाला डिफ्लेक्शन चा अंदाज आवश्यक आहे आणि म्हणूनच आम्ही असे मानतो की डिफ्लेक्शन हे मध्य उंचीवरील वक्रतेच्या प्रमाणात आहे आणि स्वतः भिंतीच्या संपूर्ण उंचीसाठी ते वापरा तर आपण क्रॅकच्या टप्प्यावरील वक्रतेचा अंदाज वापरतो की जेव्हा क्रॅक येण्याची सुरुवात असते ते भिंतीवरच वक्रता प्रमाणित करण्यासाठी वापरा तर ही अशी एक समजूत आहे जी मुद्दामच पुराणमतवादी बाजूने प्रसारीत होत आहे आणि म्हणून तीच स्वीकार्य धारणा आहे तर जर आपण खरोखर भिंतीकडे पाहत असाल भिंतीच्या अर्ध्या उंचीकडे आणि मध्य उंचीकडे पाहत असाल तर आपल्याकडे प्रत्यक्षात मध्य उंचीवर क्रॅकिंग उद्भवत आहे तर क्रॅक स्थितीचा विचार करता वक्रतेचा अंदाज मध्य उंचीवर आहे तथापि वक्रता इतर सर्व विभागांमध्ये भिन्न असेल कारण ते क्रॅक न गेलेले विभाग आहेत म्हणूनच वास्तविकतेसह आपण असे गृहीत धरले की संपूर्ण भिंतीच्या उंचीवर वक्रता आहे जी क्रॅकच्या वक्रते इतकी क्रॅकच्या वक्रतेच्या प्रमाणात आहे आपल्याला असे दिसेल की गृहीत धरलेली वक्रता खऱ्या वक्रतेपेक्षा मोठी आहे आणि म्हणूनच हे गृहीतक आपल्याला पुराणमतवादी बाजूकडे चुकीचे ठरवेल तर ही धारणा पुराणमतवादी आहे आणि शेवटच्या परिस्थितीत आणि स्ट्रेसेचे वितरण स्ट्रेस ब्लॉकसह पुनर्स्थित करू शकतो आणि स्ट्रेस ब्लॉकचा वापर भिंतीच्या अपयशी अवस्थेत मोमेंट आणि विस्थापन अभिव्यक्तीवर आम्ही पुन्हा लिहू शकतो म्हणून w एखाद्या अटीशी संबंधित आहे जिथे आपल्याकडे आडव्या छेदामध्ये रेषीय नसलेला कॉम्प्रेशनची नसलेली रेषीयता लिहिली गेली आहे आणि संबंधित विस्थापनाचा अंदाज केला आहे म्हणून वेगवेगळ्या टप्प्यावर आपल्याकडे असलेली पहिली अभिव्यक्ती प्रतिक्रिया शक्तीच्या दृष्टीने लिहिलेली आहे आणि प्रतिक्रिया शक्ती म्हणून ही प्रतिक्रिया शक्ती कुठे बसली आहे यावर अवलंबून असते जी संकुचित लांबी काय आहे हे निर्धारित करते आणि म्हणूनच संपूर्ण वितरण पोस्टला तशा अवस्थेत क्रॅकिंगला प्राप्त होते जेथे x Δ आणि तुम्हाला प्रणालीमध्ये शून्य प्रतिरोध मिळेल तर तुम्हाला हा रेषीय नसलेला वक्र मिळेल जो तुम्हाला भिंतीवरच बल विस्थापन वर्तन देईल हे खर आहे की भिंतीच्या भूमितीवर अवलंबून ही स्थिती भिंतीत प्रत्यक्षात येण्याआधी आणि मूलभूत पणे देखील तुम्हाला अस्थिरता देऊ शकते तुमच्याकडे डायनामिक लोडिंग असल्यास आम्ही स्थिर लोडिंग वर या वर्तनाचा विचार करीत आहोत तुम्हाला डायनामिक लोडींगची परिस्थिती असू शकते जेथे विस्थापन ही अभिव्यक्ती देत असलेल्या मर्यादित स्थितीशी संबंधित अवस्था जाऊ शकते परंतु नंतर परत येऊ शकते आणि बाजूकडील शक्तींना समर्थन देणे सुरू ठेवू शकते तर आम्ही बल विस्थापनाचा वक्र शेवटी कसा दिसतो ते तपासू परंतु नंतर मुळातच आम्ही मोमेंट चा आणि मोमेंट पासून बलाचा अंदाज घेण्यासाठी आडव्या छेदात क्रॅकिंग वर वितरण पाहत आहोत आणि नंतर आपण असे म्हणतो की अर्ध्या भिंतीला क्रॅक गेले आहे किंवा भिंतीच्या तीन चतुर्थांश क्रॅक गेले आहेत आणि शेवटी आपण त्या अवस्थेकडे पाहतो जेथे आयताकृती स्ट्रेस ब्लॉक वापरला जातो आणि म्हणून भूमिती पासून प्रत्येक टप्प्यावरची मोमेंट आपल्यासाठी उपलब्ध आहे जो नंतर x च्या संबंधित मूल्यामध्ये हे टाकण्याकरीता उपयुक्त ठरेल आणि प्रतिक्रियेच्या बलाचे संबंधित मूल्य आपल्याला बल विस्थापन वक्रावर भिन्न बिंदू देते तर हे एक रुप आहे ज्याचा उपयोग आम्ही मॅसोनेरी भिंतीच्या बाजूकडील बलाच्या क्षमतेचा अंदाज लावण्यासाठी करू शकतो परंतु त्या विभागातील रेषीय नसलेले वर्तन लक्षात घेता की जे गंभीर आहे ठीक आहे तर आम्ही यावरील पुढील व्याख्यान सुरू ठेवू आणि नंतर आर्चींगच्या कृतीमुळे विभागात स्वतः क्लॅम्पिंगचा काय परिणाम होतो ते पाहू